आपणा सर्वांना नमस्ते आपण तिसर्या मॉड्यूलला सुरुवात करीत आहोत पहिल्या दोन मॉड्यूलमध्ये आपण आर्थिक पत्रकांच्या मूलभूत गोष्टींबद्दल चर्चा केली आहे मॉड्यूल 1 मध्ये आपल्याला आठवत असेल की आपण प्रस्तावने पासून सुरुवात केली होती नंतर आपण बैलन्स शीट म्हणजे काय बैलन्स शीट्चे स्वरूप काय असते मालमत्ता उत्तर दायित्व इक्विटी काय असते यावर चर्चा केली मुख्य नोंदी कशा प्रविष्ट केल्या जातात हे ही आपण पाहिले मॉड्यूल २ मध्ये आपण बैलन्स शीट आणि नफा आणि तोटा खात्यावर अधिक तपशीलवार चर्चा केली आपण नफा आणि तोटा खाते म्हणजे काय आणि नफा व तोटा खात्याचे स्वरूप यावरही चर्चा केली दुसर्या सत्रापासून मी तुम्हाला पुन्हा एकदा याची आठवण करून देत आहे की आपण आपली कंपनी ओळखावी सूची बद्ध कंपनीची आर्थिक पत्रके डाउनलोड करा आणि बैलन्स शीट नफा आणि तोटा खाते इ चा अभ्यास करणे आवश्यक आहे कारण ते केवळ सिद्धांत नाही तर आपल्या कंपनीच्या आर्थिक पत्रकात आपण काय पहात आहात हे पहा आणि जर तुम्हाला एखादी शंका असेल किंवा चर्चा करण्यासाठी आणखी काही आहे असे तुम्हाला वाटल्यास कृपया ते आमच्या चर्चा मंचात ठेवा आणि आपल्याला उत्तरे मिळतील तसेच आपण वर्गातील इतर सदस्यांसह देखील चर्चा करू शकता तर आज आपण मॉड्यूल 3 "डिप्रीशीएशन " सुरू करणार आहोत आपण नफा आणि तोटा खाते वाचले असल्यास नफा आणि तोटा खात्यात एक घटक आहे ज्यास डिप्रीशीएशन आणि परिशोधन म्हणतात त्याचीच आपण आज चर्चा करणार आहोत डिप्रीशीएशन हे बैलन्स शीट मध्ये विशेषत निश्चित मालमत्त्तेच्या संदर्भात देखील दिसते आता मॉड्यूल 3 मध्ये आपण दोन महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत एक म्हणजे डिप्रीशीएशन आणि दुसरे मालमत्तेचे मूल्यांकन कारण नफा आणि तोटा खाते आणि बैलन्स शीट या दोन्हीमध्ये या दोन महत्त्वपूर्ण बाबी आहेत तर आत्ता डिप्रीशीएशन सह प्रारंभ करूया तर डिप्रीशीएशन म्हणजे काय समजले तुमच्या तील बर्याच जणांना हे आधीच माहित असेल आणि आपण यापूर्वी डिप्रीशीएशन म्हणजे काय यावर चर्चा केली आहे आता या मॉड्यूलची सुरूवात करताना आपण एका अतिशय महत्वाच्या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत जी पुराणमतवाद संकल्पना म्हणून ओळखली जाते आणि नंतर डिप्रीशीएशन वर चर्चा चालू ठेवू पुराणमतवाद या संकल्पनेचा अर्थ काय तुम्हाला माहित आहे का पुराणमतवाद म्हणजे 'निश्चित झाल्याशिवाय नफा न दर्शविने' परंतु जेव्हा जेव्हा नुकसान होण्याची शक्यता असते तेव्हा तो दर्शविने वेगळ्या शब्दांत सांगायचे झाल्यास असे म्हटले जाते की लेखापालने 'कोणत्याही उत्पन्नाची अपेक्षा करू नये परंतु सर्व संभाव्य नुकसानीची तरतूद केली पाहिजे' तर या संकल्पने नुसार अवास्तव नफा दर्शविने शहाणपणाचे नाही परंतु सर्व संभाव्य नुकसानीस संरक्षण देणे आवश्यक आहे म्हणून जेव्हा मालमत्तेची एकापेक्षा जास्त मूल्ये उपलब्ध असतील तेव्हा लेखाकारांना कमी मूल्य एक निवडणे आवश्यक असते विशिष्ट मालमत्तेची दोन मूल्ये असू शकतात उदाहरणार्थ एखाद्या मालमत्तेचे एका पद्धतीनुसार मूल्य 50000 आहे तर दुसऱ्या पद्धतीनुसार ते 45000 आहे आता पुराणमतवाद या संकल्पने नुसार संपत्तीचे मूल्य हे 45000 असेल कारण एखाद्या मालमत्तेचे जास्त मूल्य दाखवण्यापेक्षा कमी दाखवणे कधीही चांगले आहे कारण बैलन्स शीटमधील मूल्ये जास्त दाखवणे अयोग्य आहे पुराणमतवाद ची तीन महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये आहेत पहिले वैशिष्ट्य म्हणजे विवेकी पणा दुसरे वैशिष्ट्य म्हणजे नुकसानीचे तसेच जो नफा निश्चित नाही त्याची तरतूद केली पाहिजे आणि नुकसानीची थोडीशी शक्यता असल्यास सुद्धा त्याचा विचार करणे आवश्यक आहे तुम्हाला आठवत असल्यास आपण बैलन्स शीट मध्ये चर्चा करताना आपण तरतुदींवर चर्चा केली आहे जेव्हा जेव्हा एखाद्या नुकसानाची शक्यता असते तेव्हा नुकसान उद्भवण्याची निश्चितता नसते परंतु तोटा होण्याची शक्यता असते आपण काय करतो आपण संभाव्य नुकसानीचा अंदाज घेत एक तरतूद करतो आणि उत्तरदायित्व म्हणून बैलन्स शीट मध्ये दर्शवितो पण जेव्हा काही नफा मिळतात तेव्हा आपण त्याचा हिशेब घेत नाही तर हे विवेकीपणा म्हणून ओळखले जाणारे पहिले गुणात्मक वैशिष्ट्य आहे दुसर वैशिष्ट्य म्हणजे 'तटस्थता' अशा संभाव्य नुकसानास ओळखणे आणि रेकॉर्ड करणे आणि सर्व अनिश्चित लाभ वगळण्यासाठी पक्षपातरहित दृष्टीकोन आवश्यक आहे आता जेव्हा तुम्ही व्यवस्थापकीय संचालक किंवा असेंब्ली व्यवस्थापकीय अध्यक्षांच्या खुर्चीत बसता तेव्हा आपल्याला चांगले निकाल दर्शविण्याची इच्छा असते म्हणून तुम्ही अधिक नफा दर्शवू इच्छिता परंतु लेखापालाकडे निःपक्षपाती दृष्टिकोन असणे आवश्यक आहे आणि हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की नुकसानीची कोणतीही शक्यता ओळखली पाहिजे आणि नफा नोंदवत असताना ती नोंदविली जाण्याची गरज आहे कोणतीही संभाव्य अनिश्चित वाढ वगळली पाहिजे याची लेखापालाला शंभर टक्के खात्री असणे आवश्यक आहे आणि तिसरे म्हणजे इतर मूल्यांचे अचूक सादरीकरण म्हणून जेव्हा लेखाकार बैलन्स शीटमध्ये एखाद्या घटकाची नोंद करतो तेव्हा सर्व प्रथम विश्वासाने सर्व संभाव्य मूल्ये ओळखा आणि मालमत्ता नोंद करताना कमी मूल्य घ्या जेव्हा बैलन्स शीट मध्ये उत्तरदायित्वाची बाजू येते तेव्हा सर्व संभाव्य नुकसानीची तरतूद करून त्याची नोंद करणे आवश्यक आहे जेव्हा नफा आणि तोटा खाते तयार करताना जेव्हा तोटा होतो तेव्हा तो बैलन्स शीट मध्ये आपोआप नफा तोटाच्या पत्रकामध्येही नोंदवला जातो कोणताही अनिश्चित लाभ किंवा नफा नोंदवला जाणार नाही याची खात्री करून घेतली पाहिजे समजतय का पुराणमतवाद ची ही संकल्पना लेखाकर्मांच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे स्क्रीनवर दोन महत्त्वाची उदाहरणे आहेत सर्वप्रथम वर्षा अखेर चा स्टॉक किंमत किंवा बाजार मूल्य जे जे कमी असेल ते त्याचे मूल्य आहे तर इन्व्हेंटरी दाखवताना बैलन्स शीटमध्ये स्टॉक किंवा यादीतील वस्तूंच्या किंमतीची किंमत असेल जर त्याचे बाजार मूल्य किंमती पेक्षा अधिक असेल तर त्याची किंमत 10000 असेल तर बाजार मूल्य 12000 आहे अशा परिस्थितीत आपण 2000 चा अवास्तव नफा नोंदवू शकणार नाही कारण आपण अद्याप ती वस्तू विकली नाही त्याचे बाजार मूल्य 12 आहे परंतु त्याची किंमत केवळ 10 आहे आपण ती 10 च दर्शवावी तथापि समजा किंमत 10 असेल परंतु बाजार मूल्य 9000 असेल तर 1000 चे नुकसान होण्याची शक्यता आहे आपण अद्याप विशिष्ट वस्तू 9000 ला विकली नाही परंतु त्याचे बाजार मूल्य 9000 वर खाली आले आहे अशा परिस्थितीत स्टॉक आपण 9000 रेकॉर्ड करू तर आपण नुकसानीची नोंद आधीच करू जे कदाचित होण्याची शक्यता आहे म्हणूनच वर्षाच्या अखेरच्या स्टॉकच्या कोणत्याही वस्तूचे मूल्य किंवा बाजार पेठेतील मूल्य जे कमी असेल ते त्याचे मूल्य असले पाहिजे आता आजच्या सत्रा नंतर आपण स्टॉकच्या मूल्यांकनाचे तपशील पाहू पण सध्या याला conservatism चे उदाहरण म्हणून घेऊ समजते का आता पुढील विषय आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे डिप्रीशीएशन आता आपल्यातील बहुतेकांना हे माहित आहे की डिप्रीशीएशन म्हणजे निश्चित मालमत्तेच्या मूल्यात घसरण होय आता अशी पडझड एखाद्या विशिष्ट कालावधीत झाली नसेल परंतु तरीही conservatism मुळे आपण मालमत्तेची किंमत घेतो आपण मालमत्तेचे आयुष्य पाहतो आणि ती किंमत त्याच्या आयुष्यात पसरवितो म्हणून आपण दरवर्षी मालमत्तेची बैलन्स शीट किंमत कमी कमी करतो समजा आपण 1000 वर मशीनरी खरेदी केली तर त्याचे मूल्य 5 वर्षांचे आहे त्याचे मूल्य कमी होण्यासाठी आपण 5 वर्षे प्रतीक्षा करणार नाही दर वर्षी हे 1000 रुपये 5 वर्षांच्या कालावधीत पसरले जातील तर मूल्य 10000 आहे जे जीवन आहे ते 5 वर्षे आहे तर आम्ही 100005 2000 दर वर्षी वितरित करू आणि दरवर्षी डिप्रीशीएशन ची तरतूद करू तर conservatism ची संकल्पना डिप्रीशीएशन प्रदान करण्याच्या मुळाशी आहे आणखी काही उदाहरणे देखील आहेत परंतु ही दोन अतिशय प्रमुख आहेत आपण या कोर्समध्ये त्यांची चर्चा करणार आहोत आता आपण इतर कोणत्याही उदाहरणाचा विचार करू शकता आपण असे विचार करण्यास सक्षम आहात की आपण तेथे conservatism वापरतो तेथे इतरही काही शक्यता आहेत मला वाटतं तुमच्यातील काही जण अचूक अंदाज लावत आहेत समजा आपण उधारीवर विक्री केली परंतु ती रक्कम अद्याप ग्राहकांकडून जमा केली जाणे बाकी आहे म्हणून आपण ते बैलन्स शीटमध्ये कर्जदार किंवा स्वीकारण्यायोग्य रक्कम म्हणून दर्शवितो आता अशी शक्यता आहे की काही ग्राहक वेळेवर थकबाकी भरत नाहीत आणि अखेरीस ते पैसे देतच नाहीत तर यासाठी तरतूद करण्याची आवश्यकता असेल हे सामान्यत संशयास्पद कर्जासाठी आर किंवा राखीव म्हणून ओळखले जाते तर कोणताही ग्राहक कोणताही कर्जदार असेल जर त्याने पैसे न भरण्याची शक्यता असेल तर आपण त्वरित तरतूद करू तर त्याप्रमाणे आपल्याकडे आणखी काही उदाहरणे देखील असू शकतात परंतु आत्ता आपण पुढे जाऊया आता आपण डिप्रीशीएशन बद्दल चर्चा करू आता डिप्रीशीएशन विशेषत निश्चित मालमत्तांसाठी आहे जी व्यवसायात उत्पादन किंवा सेवांच्या पुरवठ्यासाठी वापरली जाते आता आपण सामान्यतः एखादी मालमत्ता वापरत असताना त्यांचे मूल्य कमी होते मालमत्त्तेच्या किंमती मुळे त्याचा वापर कमी होऊ शकतो जरी आपण केवळ काही काळ मालमत्ता वापरली नाही तरीही मालमत्ता मूल्य हळूहळू कमी होते आता मालमत्त्तेच्या किमतीचा तो भाग जो हळूहळू त्याचे मूल्य कमी करतो ते आवश्यक आहे की ते मूल्य कमी होणे नफा आणि तोटा खात्यावर आकारले जाईल कारण आपण ती मालमत्ता कमाई साठी वापरत आहोत तर सध्याच्या महसुलाच्या विरूद्ध निश्चित मालमत्तेचे मूल्य कमी करण्यासाठी किंमत आकारणे आवश्यक आहे आता वर्तमान कालावधी साठी किंमतीचा तोटा ज्या किंमतीचा तोटा होतो त्याला त्या विशिष्ट कालावधीसाठी डिप्रीशीएशन म्हणतात याचा अर्थ असा आहे की ही निश्चित मालमत्त्तेच्या मूल्यात घट होते किंवा विविध कारणांमुळे त्या विशिष्ट मालमत्त्तेच्या उपयोगितेत घट होते हे काळाच्या ओघात होऊ शकते हे नैसर्गिक असू शकते ते अप्रचलिततेमुळे असू शकते किंवा त्या वस्तूच्या थकव्यामुळे होऊ शकते परंतु मूल्येमध्ये हळूहळू आणि सतत घसरण होत आहे जी आपण डिप्रीशीएशन म्हणून नोंदवित आहोत म्हणून आपण नुकसानीच्या मुख्य कारणांवर चर्चा केली आहे पहिल म्हणजे वेळ संपणे आता आपण एक नवीन कार खरेदी केल्यास ती वापरू नका समजा तुम्ही वाहन 15 lakhs रुपयाला विकत घेतली असेल आणि ती २ वर्षे वापरली नाही 2 वर्षानंतर कारचे 15 लाख मूल्य असेल का तर नाही कारण जरी आपण ते वापरत नसेल तरी ते जुने वाहन झाल्यामुळे त्याचे मूल्य कमी होते म्हणूनच एक महत्त्वाचे कारण जे वेळेच्या उपयोगाकडे दुर्लक्ष करते दुसरे म्हणजे वापर बहुतेक मालमत्ता आपण ती वापरत आहोत म्हणून जेव्हा आपण त्यांचा वापर करतो कारण वापरामुळे काही मूल्य कमी होते तिसरे म्हणजे तंत्रज्ञान कारण नव नवीन तंत्रज्ञान येत आहेत म्हणूनच जुनी मालमत्ता लवकरच जुनी होते आजच्या युगात डिप्रीशीएशन होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे निरुपयोगी होणे होय कारण बरेच चांगले उत्पादने बरेच चांगले तंत्रज्ञान आणि बरेच चांगले सेवा आता आणि नंतर उपलब्ध आहेत मला असे वाटते की याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले मोबाइल फोन मला माहित आहे की आपल्याला प्रत्येकास 6 महिने किंवा 1 वर्षाच्या आत मोबाइल फोन बदलावासा वाटतो जुना फोन कदाचित अद्याप निरुपयोगी नसेल परंतु नवीन फोन बर्याच चांगल्या सुविधा देऊ शकेल जर आपण काळजीपूर्वक निरीक्षण केले तर बरेच अॅप्स आपल्या मोबाइलवर किंवा संगणकावर असल्यास ते हटविणे आवश्यक आहे किंवा जुन्या आवृत्त्या यापुढे नसल्यामुळे सतत अद्ययावत केल्या जातात उत्कृष्ट आवृत्त्या आणि नवीन आवृत्त्या उपलब्ध आहेत ज्या निरुपयोगी झाल्यामुळे देखील आहेत चौथे कारण म्हणजे थकवा आपण कोणत्या मालमत्तेशी संबंधित आहे याचा विचार करू शकता कोणाकडेही याचा मागमूस असतो कारण आम्ही सहसा मोबाइल फोन संगणक यंत्रणा किंवा फर्निचर सारख्या मालमत्ता वापरतो ते पहिल्या तीन कारणांच्या अधीन आहेत परंतु जास्त थकवणारा नाही तर संपत्तीच्या अधीन असलेल्या मालमत्ता कोणत्या आहेत मला वाटते की तुमच्या तील काही जण त्याबद्दल अचूक अंदाज लावत आहेत ही एक खाणीसारखी मालमत्ता आहे खाणीमधून आपण विशिष्ट खनिज काढत असताना काय घडते खाणीचे मूल्य वेळेच्या नुकसानामुळे किंवा निरुपयोगी झाल्यामुळे कमी होत नाही मुख्यतः त्या खाणीत जे काही खनिज असते ते कमी होते त्या खनिज्याचा साठा कमी होतो तर खाणीसाठी किंवा तेल विहिरीसारख्या विशिष्ट मालमत्तेसाठी थकवा हे डिप्रीशीएशन चे एक मुख्य कारण आहे तरही घसाऱ्याची प्रमुख उद्दिष्टे आहेत अचूक नफा जाणून घेण्यासाठी आपण महसूल कमवतो त्यासाठी त्या काळात असलेल्या किमतीचा लेखोजोखा ठेवणे आवश्यक आहे आपण नफा तोटा खात्यामध्ये पाहिले आहे की जुळणारी संकल्पना महत्वाची आहे आपण घसाऱ्यासाठी रोख रक्कम मोजत नाही म्हणून आपण तोट्याचा लेखोजोखा ठेवणे आवश्यक आहे जो की रोख नाही परंतु हा महसूल कमावण्यासाठी असलेल्या मालमत्त्तेच्या मूल्याचे अवमूल्यन आहे तर नफा तोटा पत्रकामध्ये अचूक नफा जाणून घेण्यासाठी घसाऱ्याची तरतूद करणे आवश्यक आहे निश्चित मालमत्तेचे खरे आणि उचित मूल्य सादर करणे तितकेच आवश्यक आहे मोबाईल फोनचे उदाहरण घेऊ जर 20000 मध्ये एखादा मोबाइल फोन विकत घेतला असेल तर त्याचे आयुष्य 2 वर्ष आहे म्हणजे वर्षाच्या शेवटी त्याचे मूल्य 20000 वरून 10000 पर्यंत खाली आले आहे जर आपण बैलन्स शीट त 20000 दर्शविणे सुरू ठेवले तर ते चुकीचे प्रतिनिधित्व होईल म्हणूनच आपण तरतूद करणे आवश्यक आहे मी येथे असे गृहित धरत आहे की 20000 डिप्रीशीएशन हे मूल्य आहे प्रत्येक वर्षी अवमूल्यन 10000 प्रथम वर्ष 10000 द्वितीय वर्ष 10000 म्हणून आपण वर्ष 1 मध्ये 10000 ची तरतूद करू जे मूल्य 20000 वरून 10000 पर्यंत कमी होईल जे एक खरे आणि उचित मूल्य ठरेल आता तिसरा म्हणजे बदलण्यासाठी निधी जमा करणे समजा 2 वर्षांनंतर आपल्याला 20000 मध्ये आणखी एक मोबाइल विकत घ्यायचा असेल तर आपण तितके पैसे बाजूला ठेवणे आवश्यक आहे कारण जर आपण 2 वर्षे काही केले नाही तर 2 वर्षानंतर अचानक आपल्या लक्षात येईल की जुना फोन आता वापरण्यायोग्य नाही तर आपण 10000 10000 बाजूला ठेवू म्हणजे 2 वर्षानंतर आपल्याला पूर्वीची मालमत्ता बदलण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध असतील आता तुम्ही गणना कशी कराल आता अचूक रक्कम मोजणे फार अवघड आहे परंतु आपण याचा अंदाज बांधतो आणि आपल्याला सर्वात जवळची जी रक्कम मिळते ती रक्कम आपण घेतो अंदाज लावण्यासाठी महत्त्वाचे घटक कोणते प्रथम अर्थात मालमत्तेची किंमत लक्षात ठेवा मालमत्त्तेच्या किमंतीमध्ये मालमत्त्तेच्या उभारणीच्या खर्चाचा समावेश असावा म्हणून जर आपण एखादे यंत्र खरेदी केले आणि त्याला थोडा उभारणी खर्च आवश्यक असेल तर तो उभारणी खर्च देखील मालमत्त्तेच्या किंमतीत जोडणे आवश्यक आहे नंतर आपण मालमत्त्तेच्या उपयुक्त जीवनाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो समजा एखाद्या मशीनचा उत्पादन क्षम आणि कार्यक्षम पद्धतीने 4 वर्षे वापर केला गेला असेल तर त्याचे एकूण आयुष्य 5 वर्षे असेल परंतु 5 व्या वर्षी त्यास अपघात होण्याची शक्यता आहे किंवा अधिक दुरुस्तीची शक्यता आहे पण आपण 5 व्या वर्षी ते वापरू इच्छित नाही आपल्याला 4 वर्षांसाठी सर्वात फायदेशीर पद्धतीने ते वापरू इच्छिते ज्यायोगे उपयुक्त जीवन एकूण 5 आहे परंतु उपयुक्त जीवन 4 मानले जाऊ शकते आता आपण निर्मात्यांनी दिलेला अंदाज आणि विशिष्ट वस्तूच्या उपयुक्त जीवनाची गणना करण्यासाठी आपला स्वतःचा अनुभव देखील पाहतो तिसरे म्हणजे उपयुक्त जीवनाच्या शेवटी भंगार मूल्य समजा आपण फक्त 4 वर्षांसाठी मशीन वापरणार आहोत चौथ्या वर्षाच्या शेवटी आपण हे दुसर्या हाती असलेली मालमत्ता दुसर्या एखाद्या व्यक्तीला विकू किंवा आपण ती काढून टाकू आणि ती आपल्याला काही भंगार मूल्य देईल त्या उपयुक्त जीवनाच्या शेवटी जे मूल्य आहे जे विकण्यायोग्य आहे त्याचे मूल्य देखील आहे या तिन्ही घटकांचा प्रथम अंदाज लावला जातो आणि त्या आधारावर डिप्रीशीएशन मोजला जातो आता डिप्रीशीएशन प्रदान करण्यासाठी विविध पद्धती आहेत चार पद्धती विशेषतः लोकप्रिय आहेत पहिली एक सरळ रेषा पद्धत आणि पुढे पाहू शकता शिल्लक मूल्य पद्धत मशीन तास आणि उत्पादन नग आता आपण एक एक करून त्यावर चर्चा करूया आता सरळ रेषा पद्धत अगदी सोपी आहे आपण उपयुक्त जीवनाचा अंदाज घेतो आणि त्याच्या उपयुक्त जीवनावरील संपूर्ण डिप्रीशीएशन किंमतीवर पसरतो तर समजा एक विशिष्ट मशीन 10000 मध्ये विकत घेतले आहे त्याचे एकूण आयुष्य 5 वर्षे आहे परंतु उपयुक्त जीवन 4 वर्षे आहे तर 4 हा आपला भाजक असेल 10000 किंमत आहे समजा यास 2000 भंगार मूल्य असेल तर 10 वजा 2 म्हणजेच 8000 डिप्रीशीएशन मूल्य 4 वर्षांच्या कालावधीत 80004 प्रत्येक वर्षाची घसरण 2000 इतकी असेल आता हे सर्व 4 वर्ष स्थिर राहिले आहे म्हणूनच याला सरळ रेषा पद्धत म्हणून संबोधले जाते आता हे एक सूत्र आहे उपयुक्त जीवना द्वारे विभाजित उपयुक्त जीवनाच्या शेवटी मालमत्ता वजा भंगार मूल्याची किंमत तर आपल्याला वार्षिक डिप्रीशीएशन मिळेल जे आयुष्यभर स्थिर राहील इथे एक उदाहरण आहे मला वाटते की हे अगदी सोपे आहे आपण सर्व जण तोंडी ते मोजू शकता एका यंत्रसामग्रीची किंमत 18000 आहे उभारणी शुल्क 2000 आहे उपयुक्त आयुष्य 5 वर्षे आहे असे गृहित धरू भंगार मूल्य 0 आहे तर 18 अधिक 2 एकूण किंमत 20 इतके डिप्रीशीएशन 5 वर्षाच्या कालावधीत अवमूल्यन करण्यात येईल 205 याचा अर्थ वर्षाकाठी 4000 डिप्रीशीएशन मूल्य आहे मला वाटते की हे अगदी सोपे आहे आता प्रत्येकजण गणना करण्यास सक्षम आहे समजतंय का आता आपण पुढील पध्दतीत जाऊया दुसरी पद्धत शिल्लक मूल्य पद्धत म्हणून ओळखली जाते आता आपण काय करत आहोत हे निश्चित वार्षिक रकमेऐवजी निश्चित टक्केवारी किंवा निश्चित दराची गणना करतो आता दरवर्षी सुरूवातीला जे काही यंत्रसामग्रीचे मूल्य असते आपण ते एका विशिष्ट दरावर आकारतो आणि त्या वर्षासाठी डिप्रीशीएशन मोजतो डिप्रीशीएशन चे सूत्र डिप्रीशीएशन शिल्लक मूल्य डिप्रीशीएशन दर आता शिल्लक मूल्य म्हणजे काय शिल्लक मूल्य खरेदी किंमत डिप्रीशीएशन तर पहिल्या वर्षी जर आपण आधी घेतलेले उदाहरण बघितले तर यंत्रसामग्रीची किंमत 18000 होती समजा डिप्रीशीएशन चा दर 10 टक्के 18000 10 म्हणजे वर्ष 1 साठी 1800 इतके डिप्रीशीएशन मूल्य होईल परंतु वर्ष २ मध्ये आम्ही 18000 वर १० टक्के शुल्क आकारणार नाही तर आपण प्रथम म्हणजे १ 18000 वजा 1800 याचा अर्थ असा की मशीनची शिल्लक किंमत किंवा शिल्लक मूल्य म्हणून ओळखल्या जाणार्या मशीनचे मूल्य स्वतःच कमी झाले आहे जे आतापर्यंत 16200 वर आले आहे ज्यावर आपण 10 टक्के शुल्क आकारले आहे तर दुसऱ्या वर्षासाठी डिप्रीशीएशन म्हणून 1620 मिळेल चला तर पाहूया आता या पद्धतीचा मुख्य फायदा असा आहे की डिप्रीशीएशन होण्याचे एकूण शुल्क एकसारखे नसते काही काळानंतर ते कमी कमी होत जाते कारण नंतरच्या वर्षांमध्ये आपल्या दुरुस्तीचा खर्च जास्त असतो आधीच्या वर्षात डिप्रीशीएशन अधिक येतो आणि नंतरच्या वर्षांत डिप्रीशीएशन कमी कमी येतो डिप्रीशीएशन चे सूत्र आहे डिप्रीशीएशन शिल्लक मूल्य डिप्रीशीएशन दर एक अगदी साधे उदाहरण घेऊ यंत्रसामग्रीची किंमत 50000 आहे भंगार मूल्य 5000 उपयुक्त जीवन 10 वर्षे आणि डिप्रीशीएशन दर 15 टक्के आहे आता आपण पहिल्या 2 वर्षांच्या डिप्रीशीएशन ची गणना करण्याचा प्रयत्न करू पहिल्या वर्षी हे 50000 15 7500 इतके सोपे आहे आता दुसर्या वर्षी आपण 50000 वर 15 टक्के शुल्क आकारणार नाही आपण प्रथम 50000 वजा 7500 करू म्हणजे 42500 हे शिल्लक मूल्य आहे ज्यावर आपण 15 टक्के शुल्क आकारू तर पहिल्या वर्षी डिप्रीशीएशन 7500 आहे दुसऱ्या वर्षी ते 6350 आहे तर तिसऱ्या वर्षी ते आणखी कमी येईल दर वर्षी डिप्रीशीएशन कमी होते म्हणूनच ती 'शिल्लक मूल्य पद्धत' म्हणून ओळखली जाते तर मला आशा आहे की तुम्हाला सरळ रेषा पद्धत आणि शिल्लक मूल्य पद्धत या पहिल्या दोन पद्धती समजल्या असतील फक्त त्यांची तुलना करा पुढील सत्रात आपण त्यांच्याबद्दल थोडी अधिक चर्चा करू धन्यवाद